तर या व्याख्यानात आपण गेट लेव्हलवर पॉवर लो करण्याच्या काही टेक्निक्सकडे पहात आहोत येथे बरेच इंटरेस्टिंग टेक्निक आपण वापरू शकता जसे कि गेट्सच्या लेव्हलवर होणाऱ्या सिग्नल अॅक्टिव्हिटीजचे अनॅलिसिस करणे तर आम्ही या संदर्भात काही कॉमनली वापरल्या जाणार्या अप्रोचकडे पाहत आहोत म्हणून आपण पॉवर लो करण्यासाठी विविध टेक्निक्स ज्या मी म्हटल्या त्या आपण पाहू गेट्सच्या लेव्हलवर एक्सप्रेस केलेल्या डिझाईन्सचा अर्थ असा आहे की आम्ही कदाचित थेट ट्रान्झिस्टरच्या लेव्हलकडे पहात नाही तेथे काही अप्रोच कडे आपण पहात आहोत परंतु काही अप्रोच मध्ये आपण अॅब्स्ट्रॅक्शन तयार करतो आम्ही ट्रान्झिस्टर लेव्हलच्या डिटेलमध्ये न जाता केवळ गेटस कडे पहात आहोत तर अगदी गेटच्या लेव्हलवर आम्ही काही अनॅलिसिस करू शकतो आणि आपण काही पुनर्रचना करू शकता ज्यायोगे आम्ही पॉवर वापर लो करू शकतो आता पॉवर लो करण्याच्या या गेट लेव्हलच्या डिझाइन टेक्निकचा फायदा हा आहे की या पद्धती सिंथेसिस टूल्सचा भाग म्हणून सहजपणे ईंटेग्रेट केली जाऊ शकतात जसे की तेथे असलेल्या सीएडी साधनांप्रमाणेच या तेथे स्वतः ईंटेग्रेट केल्या जाऊ शकतात आणि अर्थातच एक अतिशय महत्वाचे आहे डिझाईन प्रिंसिपल जो पाळला जात आहे तो म्हणजे आपण अगदी सुरुवातीपासूनच पॉवर अवरेनेस डिझाइन फिलॉसॉपी करीत आहात आपल्या इतर गोष्टी पूर्ण होईपर्यंत प्रततीक्षा करू नका तुम्ही पॉवर बद्दल विचार करा त्या बाबत काही करू नका अगदी बेहेव्हिअर डिस्क्रिपशन पासून अगदी हाय लेव्हलपासून आपण आपल्या फायनल सर्किट्सकडे लो पॉवर वापरावी यासाठी पॉवर ची जाणीव असणे आवश्यक आहे अनावश्यकपणे पॉवर वापर थांबविला पाहिजे या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात हे नंतर नक्कीच ही प्रॉब्लेम सोपे करेल बरोबर तर फक्त एक सीएमओएस नेटवर्कमधील पॉवर वापराचे आठवते तर माझ्याकडे हे पीएमओएस सीएमओएस हे ग्राउंड हे व्हीडीडी चांगले आहे येथे मी फक्त हे दर्शवित आहे की यापूर्वी मी केवळ लोड कॅपेसिटन्स दर्शविले होते परंतु प्रत्यक्षात हे कपॅसिटीन्स काही गोष्टी असतील ज्यामध्ये सिग्मा सी इनपुट म्हणजे लोड कॅपेसिटन्स जे इतर ट्रांजिस्टरच्या गेटच्या ड्रायव्हिंगमुळे होते परस्पर संपर्काची ही पॅरासिटिक कॅपेसिटन्स लॉन्ग इंटरकनेक्शन लाइन आणि लोकल ट्रान्झिस्टरच्या ड्रेन कॅपेसिटन्स देखील असू शकतात तर या सर्वांची बेरीज ही प्रभावी लोड कॅपेसिटन्स असेल तर आऊटपुट योग्य दिशेने जाईल आणि हे एक सिम्पलीफाईड इकवेशन आहे असे मी आझुम करत आहे की प्रत्येक सायकल मध्ये जे 0 ते कॅपिटल टी पर्यंत आउटपुट बदलले आहे ते 0 टू व्हॉउट व नंतर व्हॉउट टू 0 असे म्हणायचे म्हणजे एक चार्ज आणि डिस्चार्ज होते तर मी दोन भागांमध्ये पॉवर वापर सरासरी पॉवर 1 बाय टी वापरत आहे मी 0 ते टी बाय 2 पर्यंतच्या हाफ सायकलसाठी असे म्हणत आहे तर या नोडचे व्होल्टेज व्हॉट आहे हे डिस्चार्ज होत आहे सी लोड डी व्हॉट डीटी आणि बाकी पार्टस चार्जे होत आहे तर आता व्होल्टेज फरक व्हीडीडी मायनस व्हॉट आहे तर आपण एकूण रक्कम घेतल्यास आपल्याला सायकल चार्जिंग आणि डिस्चार्जिंग या दोन्हीपेक्षा सरासरी पॉवर मिळेल आणि या डायग्रॅम बद्दल मला सांगायची दुसरी गोष्ट ही आहे की आपण सरासरी पॉवर डीसिपशन एक्स्प्रेशन रिकॅल करत आहोत तर आम्ही यापूर्वी एक एक्स्प्रेशन दर्शविले जी क्लॉक फ्रिक्वेवेसी अल्फा सी व्हीडीडी स्क्वेअरसारखे दिसते परंतु आता आपण हे एकवेशन थोडेसे रेफाईन करीत आहोत आम्ही असे म्हणतो आहोत की व्हीडीडी मध्ये एफ क्लॉक नक्कीच आहे परंतु येथे जेव्हा आपण कपॅसिटरचे चार्जिंग आणि डिस्चार्जिंग पाहतो तेव्हा ते केवळ आउटपुट नोडच नाही तर सर्व पहा या गेटचे इतर इंटर्नल नोड्स जसे येथे आणखी एक जंक्शन आहे तर इथेही या ड्रेन पासून ते ग्राउंड पर्यंत इंटर्नल कॅपॅसिटन्स व्यवस्था असेल हे देखील अगदी निग्लिजिबल नाही याचादेखील विचार केला पाहिजे म्हणून जेव्हा जेव्हा इनपुट बदलत असतात तेव्हा केवळ लोड कॅपॅसिटन्स ही चार्जिंग आणि डिस्चार्ज होत नाही तर चार्जिंग आणि डिस्चार्ज होणारी सी इंटर्नल देखील असते या उदाहरणाप्रमाणे हा एक 2 इनपुट नॉर गेट आहे आपण व्हीए आणि व्हीबी असे समजू 2 इनपुट असे बदलत आहेत व्हीए 0 वरुन हाय कडे जात आहे व्हीबी हाय वरून लो जात आहे म्हणून व्ही इंटर्नल तेव्हा व्हीए कॅण्डक करीत असेल तर व्हीडीडी येथे येईल म्हणून जेव्हा जेव्हा व्हीए कनेकटिंग करत असेल म्हणजेच ते 0 आहे म्हणून व्हीडीडी येथे कनेक्ट होत आहे ते 0 आहे येथे कनेक्ट होत आहे दुसर्या वेळी ते 0 असेल बरोबर तरव्ही इंटर्नल देखील चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या टप्प्यातून जाईल तर सी इंटर्नल चार्जिंग डिस्चार्जिंगद्वारे देखील जाईल तर येथे आपल्याला सर्व नोड्ससाठी हे चार्जिंग डिस्चार्जिंग विचारात घ्यावे लागेल फक्त आउटपुट नोडच नाही तर ही विविध नोड्सची ऍक्टिव्हिटी आहे या नोडची ऍक्टिव्हिटी संबंधित कॅपेसिटन्स आणि संबंधित व्होल्टेज हे व्हॉउट आहे हे व्ही इंटर्नल आहे तर हे पॉवरची अधिक अचूक कॅलकुलेशन असेल बरोबर आता आपण गेट लेव्हलची डिझाइन विचारात घेऊ या तर गेट्सच्या लेव्हलवर आम्ही प्रामुख्याने डायनॅमिक पॉवर वापराकडे लक्ष देत आहोत तर आम्ही पाहिले आहे की पॉवर वापराचे मुख्य कारण डायनॅमिक पॉवरआणि शॉर्ट सर्किट पॉवर हे देखील आहे जेव्हा जेव्हा गेट आउटपुट 0 ते 1 1 ते 0 असे स्टेट स्विच करत असते तेव्हा आपल्याकडे असलेल्या काही सिग्नल ऍक्टिव्हिटी बद्दल आम्हाला अंदाज आहे की सिग्नल ऍक्टिव्हिटी हे अगदी सर्किटमध्ये शक्य आहे तर तेथे एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे आपण हे थोड्या वेळाने समजुन घेऊ हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मुळात त्याकडे परत येऊ जेथे सी डीनोड कॅपॅसिटन्स पी आय प्रोबॅबिलिटी दर्शवते परंतु हे पी पॉवर दर्शवित नाही परंतु नोडचे लॉजिक व्हॅल्यू 1 वर असणे ही पोसिबिलीटी आहे आपण पाहू शकता पीआय च्या 1 वजा पीआय जस्टिफिकेशन बद्दल आपण पाहता पी आय ची प्रोबॅबिलिटी नोड 1 आहे आणि 1 वजा पीआय ही नोड 0 ची प्रोबॅबिलिटी आहे आता एका नोडवर जेव्हा विजेचा वापर होईल तेव्हा एक ट्रान्सिशन योग्य असेल वास्तविक जेव्हा जेव्हा ट्रान्सिशन असते तेव्हा नोडची व्हॅल्यू कधीकधी जास्त असते आणि कधीकधी लो असते तरच तेथे ट्रान्सिशन होते तर त्याची प्रोबॅबिलिटी काय असेल हाय ची प्रोबॅबिलिटी पीआय आहे आणि लो ची प्रोबॅबिलिटी 1 वजा पीआय आहे म्हणून मी या दोहोंचे प्रॉडक्ट पी इन 1 वजा पीआय घेते जर मी प्रॉडक्ट घेतले तर याचा अर्थ असा आहे की नोडचे लॉजिक व्हॅल्यू 1 वर असेल आणि 0 वर देखील असेल म्हणजेच तेथे ट्रान्सिशन आहे किंवा त्याउलट 0 आणि 1 बरोबर आहे म्हणूनच मी पीआय आणि 1 वजा पीआयचे प्रॉडक्ट घेतो अशी एक शक्यता आहे की तेथे ट्रान्सिशन आहे कॅपेसिटन्स व्हॅल्यू द्वारे मल्टिप्लाय केले आहे जर आपण सम टोटल काढली तर हे आपल्याला लो इच्छित असलेले ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असेल कारण जर मी हे लो केले तर माझी डायनॅमिक पॉवर देखील लो होईल

तर असे अनेक अप्रोच आहेत जे आपण वापरत आहोत आपण यापैकी काही पध्दती एकामागून एक पाहत आहोत टेक्नोलॉजी मॅपिंग फेज असाइनमेंट पिन स्वॅपिंग ग्लिचिंग पॉवर हँडलिंग इ या पद्धती आपण पहात आहोत तर आपण टेक्नोलॉजीाच्या मॅपिंगच्या अँप्रोच पासून सुरुवात करूया टेक्नोलॉजी मॅपिंग काय आहे ते पहा लॉजिक सिन्थेसिस दरम्यान तर लॉजिक सिन्थेसिस म्हणजे काय एक तपशील दिल्यास मला एकतर गेट लेव्हल किंवा सेल लेव्हल सर्किट जनरेट करायचे आहे टेक्नोलॉजी मॅपिंगचा अर्थ असा की माझ्याकडे एक लायब्ररी आहे जिथे काही स्टॅंडर्ड सेल्स आधीच प्रेसेंट आहेत दोन इनपुट गेट्स मल्टिप्लेक्सर्स या प्रकारच्या गोष्टी असू शकतात म्हणून जेव्हा मी माझे बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स केवळ त्या लायब्ररीतूनच घेतले पाहिजेत त्याला टेक्नोलॉजी मॅपिंग असे म्हणतात मी सेल्सची नेटलिस्ट जनरेट करतो जिथे सेल्स टेक्नोलॉजीाच्या लायब्ररीतून उचलल्या जातात या प्रक्रियेस टेक्नोलॉजी मॅपिंग म्हणतात ठीक आहे तर येथे असे अझुम करू माझ्या टेक्नोलॉजीाच्या लायब्ररीमध्ये 2 इनपुट गेट आहेत जे कॉवेंट ट्रू आहेत इतर काही प्रकारचे गेट्स देखील तेथे आहेत तर आम्ही येथे एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन डिफाइन करण्याचा प्रयत्न करीत आहोत जिथे आपण लो स्विचिंग करीत आहोत किंवा एकूण स्विचिंग ऍक्टिव्हिटी लो करण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण आम्हाला माहित आहे की पॉवर वापर मोठ्या प्रमाणात स्विचिंग ऍक्टिव्हिटी वर अवलंबून असतो तर आम्ही उदाहरणाच्या मदतीने प्रोसेस स्पष्ट करतो तर आम्ही इनपुट ए बी सी आणि डी सह 4 इनपुट सर्किट घेतो खालीलप्रमाणे आयडिया आहे समजा माझ्याकडे एक सर्किट आहे तेथे 4 इनपुट ए बी सी डी आहेत आता या पध्दतीमध्ये एक आउटपुट आहे या पध्दतीत आपण सिग्नलच्या प्रोबॅबिलीटी कडे पहात आहोत तर मी असे गृहीत धरत आहे की A आणि B इनपुटची सिग्नल प्रोबॅबिलीटी 0 2 आणि 0 2 हि C आणि D ची 0 5 आणि 0 5 अशी आहे आपण विचारू शकता की मला ही व्हॅल्यू कशी माहित आहेत तुम्ही पाहता तुम्ही ए पासून ड्राईव्हिंग करत आहात तेथून काही सर्किट येऊ शकतात जिथे तुम्ही बी ड्राईव्ह करत आहात तेथून आणखी काही सर्किट येऊ शकतात हे सर्किट डिटरमाईन करतात की आउटपुट किती फ्रिक्वेंट होऊ शकते आउटपुट 0 असू शकते १ आउटपुट 0 असू शकते हे प्रोबॅबिलिटी बेस्ड कॅल्क्युलेशन कशी केली जाते हे एका ब्लॉकच्या संदर्भात पहात आहोत तर ० २ म्हणजे लाइन वरील सिग्नलची व्हॅल्यू २० टक्के प्रोबॅबिलिटी सह 1 असेल तर 80 टक्के प्रोबॅबिलिटी सह 0 असेल तसेच सी आणि डी समान होईल 50 टक्के 50 टक्के ठीक आहे तर ऍक्टिव्हिटी फॅक्टर्स चे एस्टिमेशन हे महत्वाचे आहे म्हणून आम्ही येथे असे म्हणतो आहोत की पीआय सिग्नलची प्रोबॅबिलिटी आणि नोड i दर्शवेल जसे आम्ही काही वेळ आधी स्पष्ट केले आहे आम्ही या साठी नोटेशन पीआय वापरतो नोड i ची सिग्नल प्रोबॅबिलिटी दर्शवितो ज्याचा अर्थ असा आहे की विशिष्ट लाइन लॉजिक १ येथे असेल म्हणून नोड लॉजिक 0 वर आहे याची प्रोबॅबिलिटी 1 वजा पीआय असेल कारण एकूण प्रोबॅबिलिटी 1 असावी तर विचारात घेतलेले ऍक्टिव्हिटी फॅक्टर्स मी आत्ताच समजावून सांगितले अल्फा आय आम्ही ज्याचे प्रॉडक्ट म्हणून डिफाइन केले ते पीआय आणि 1 वजा पीआय कारण जेव्हा एखादी ऍक्टिव्हिटी असेल तेव्हा नोड 1 होईल आणि 0 वर देखील असेल तरच तेथे एक ट्रान्सिशन असेल म्हणून जेव्हा येत असलेला डेटा पूर्णपणे रँडम असतो म्हणजेच ते समान 0 किंवा 1 असतात तेव्हा प्रोबॅबिलिटी समान असतात तर डेटा टोटली रँडम असतानाही 0 5 ची प्रोबॅबिलिटी 1 असते आणि 0 5 प्रोबॅबिलिटी 0 असते तर संपूर्ण रँडम डेटासाठी पीआय 0 5 असेल आणि म्हणूनच अल्फा आय 0 25 असेल परंतु वास्तविक सर्किटमध्ये डेटा पूर्णपणे रँडम होणार नाही म्हणून ऍक्टिव्हिटी फॅक्टर्स सामान्यत बरेच लो असतील तर आपण एक साधे उदाहरण बनवू परंतु उदाहरण देण्यापूर्वी आम्ही बेसिक गेट च्या सिग्नल प्रोबॅबिलिटी कॉम्पुटेशन कसे करावे ते पाहतो हे इकवेशन पहा जरा कॉम्प्लेक्स दिसत आहे परंतु ते प्राप्त केले गेले आहेत त्या मार्गाने 2 इनपुट AND गेटचा विचार करा ही इनपुट 1 वर असण्याची प्रोबॅबिलिटी आहे तर पीएफ काय असेल प्रोबॅबिलिटी आउटपुट 1 वर असेल अँड गेट साठी हि आउटपुट १ असेल जर दोघी इनपुट १ असेल तर तो प्रॉडक्ट पीए आणि पीबी बरोबर असेल त्याचप्रमाणे जर आपण ओआर गेटकडे पाहिले तर त्याच प्रकारे 2 इनपुट दिले तर सिग्नलची प्रोबॅबिलिटी पीए आणि पीबी आहे तर येथे पीएफ काय असेल ओआर गेट पहा आऊटपुट १ कधी येईल पण नियम किमान एक आहे इनपुट 1 परंतु अशाप्रकारे संभाव्यतेचे लिखाण करणे कठीण आहे जेव्हा आउटपुट 0 होईल तेव्हा प्रोबॅबिलिटी लिहिणे सोपे आहे चला दोन्ही इनपुट 0 बरोबर असल्यास अप्रत्यक्षरित्या आउटपुट 0 होईल हे पाहू तर दोन्ही इनपुट म्हणजे ० म्हणजे १ वजा पीए १ वजा पीबी तर 1 वजा पीए ने 1 वजा पीबी ने गुणाकारले तर ही प्रोबॅबिलिटी 0 0 असेल परंतु आम्हाला एफ 1 ची प्रोबॅबिलिटी हवी आहे जर ही f ची प्रोबॅबिलिटी 0 असेल तर यापैकी 1 वजा प्रोबॅबिलिटी असेल f असेल 1 ही संपूर्ण गोष्ट संभाव्यतेची असेल f आहे 1 म्हणून हा हक्क खालीलप्रमाणे आहे तर जर आपण आता टेबलकडे पाहिले तर आपण इतरांना न्याय देऊ शकता नन्ड गेटसाठी ते एन्ड गेटच्या अगदी उलट असेल आणि एण्ड गेटचे आउटपुट दोन्ही असेल तर ते 1 असेल तर नन्ड गेट 0 असेल तर यास 1 वजा होईल या फायनलमध्ये 1 वजा नाही पहा एक्सओआर गेट पीए 1 आहे परंतु पीबी 0 आहे किंवा पीए 0 आहे आणि पीबी 1 आहे 4 इनपुट आणि गेटसाठी सर्व 4 एक आहेत 4 इनपुट किंवा गेट या सर्वांचा विस्तार फक्त 4 आहे 1 वजा वजा

म्हणून आम्ही यासारखे उदाहरण घेऊन कार्य करीत आहोत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इवलुएशन दाखवत आहे तर आपण मुळात जे सांगतो ते म्हणजे माझ्याकडे फंक्शन आहे जे 4 इनपुट आणि आहे परंतु माझ्या टेक्नोलॉजी लायब्ररीत फक्त 2 इनपुट अँड तर मी एकतर माझ्या डिझाईनचे पार्टीशन करू शकतो किंवा मी या प्रमाणे पार्टीशन करू शकतो तर त्यातील एक चांगले आहे हे मला माहित नाही अर्थातच डिलेय होण्याच्या दृष्टीकोनातून हे चांगले होईल कारण तेथे गेट डिलेय 2 लेव्हल आहेत परंतु येथे गेट डिलेय ची 3 लेव्हल आहेत डिलेय अधिक असेल परंतु पॉवर कॅनसूमशनच्या दृष्टिकोनातून कोणते चांगले आहे चला पाहूया म्हणून मी असे गृहित धरले आहे की सिग्नल प्रोबॅबिलिटी या 0 2 0 5 0 5 प्रमाणे आहेत चला आपण वर्क करूया प्रथम हा अल्टरनेटीव्ह पाहूया जेथे डिलेय 3 युनिट आहे मॅपिंगचा पहिला मार्ग तर आम्ही पॉवर एस्टीमेट करत आहोत तर आम्ही काय अझूम केले आहे आम्ही असे अझूम केले आहे की इनपुट सिग्नल प्रोबॅबिलिटी या 0 5 आणि 0 5 आहेत तर आम्ही फक्त टेबल्स वापरुन इतर लाइन च्या प्रोबॅबिलिटी च्या व्हॅल्यू चे कॅल्क्युलेशन करतो तर पीई काय असेल ते पीए आणि पीबीचे प्रॉडक्ट असेल तर पाहुया P हा एक AND दोन इनपुट अँड गेट आहे पीए आणि पीबीचे प्रॉडक्ट आहे फक्त ० ०4 ने मल्टिप्लाय करा पीएफ हा पीई आणि पीसी चे प्रॉडक्ट असेल ते 0 04 इंटु 0 5 ते 0 02 असेल आणि पीजी म्हणजे काय पीएफ मल्टिप्लाय पीडी केला 0 02 ने 0 5 ला गुणले तर 0 01 येईल म्हणून आम्ही सिग्नलच्या प्रोबॅबिलिटी चे कलकुलेशन केले आहे आता सिग्नल अॅक्टिव्हिटी व्हॅल्यूजचे अल्फा १ ची व्हॅल्यू काढू आता अल्फाची डेफिनेशन पी मल्टिप्लाय बाय 1 वजा पी ने होईल म्हणून या लाइन वर ई अल्फा पीई इंटु 1 वजा पीई मध्ये होईल पीई आधीच कॅल्कुलेट केला आहे तर आपण फक्त त्यास सुब्स्टिटूट केले तर हे होईल अल्फा एफ देखील तसाच असेल आणि अल्फा जी हे असेल तर या सर्किटसाठी सिग्नलच्या ऍक्टिव्हिटी ची बेरीज जर आपण त्यांना जोडली तर एकूण स्विचिंग ऍक्टिव्हिटी 0 0679 बरोबर असेल या प्रकारच्या पर्यायासाठी परंतु आता समजा आपण या मार्गाने गेटचा मॅप लावला आहे जेथे गेट 2 लेव्हलवर आहेत अर्थात डिलेय लो आहे गेट फास्टर असेल परंतु रिस्पेक्ट टू पॉवर आपण तेच प्रोबॅबिलिटी व्हॅल्यू पाहू आता पीई व्हॅल्यू अशा असतील पीई हा पीए पीबी सारखा ० ४ पीएफ हा पीसी इंटु पीडी ० २5 पीजी हा पीई इंटु पीएफ ० ०१ असेल तर जर तुम्ही आत्ता अल्फा ई अल्फा एफ आणि अल्फा जी कॅल्कुलेट केले तर तुम्हाला व्हॅल्यूज अशा दिशेने येत असल्याचे दिसेल परंतु अल्फा एफचे व्हॅल्यू जास्त हाय आहे आणि एकूण सिग्नल ऍक्टिव्हिटी देखील बरेच मोठे आहे पूर्वीच्या परिस्थितीत ते काही 0 06 योग्य होते येथे ते 0 23 आहे तर पॉवर डिसिपॅशन करण्याच्या दृष्टिकोनातून हे टेक्नोलॉजीाचे एक अत्यंत खराब मॅपिंग आहे तर आम्ही जे म्हणत आहोत ते सहसा आतापर्यंत टेक्नोलॉजीाच्या मॅपिंग दरम्यान आम्ही सामर्थ्याकडे पाहिले नाही आम्ही डिलेय पाहिला सर्किट किती वेगवान वर्क करू शकते हे पाहिले परंतु आता एक अतिरिक्त पॅरामीटर आहे टेक्नोलॉजी मॅपिंग दरम्यान आपल्याकडे आणखी एक ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असू शकते जे सिग्नलच्या ऍक्टिव्हिटीएसची एकूण बेरीजची कॅल्क्युलेशन करेल ऍक्टिव्हिटी फॅक्टर्स अल्फा आय आणि आपल्याला एकाधिक पर्यायांमधून सांगाते की बेटर पॉवर साठी कोणता कोणता चांगला आहे तसेच डिलेय करण्याच्या बाबतीत कोणता कोणता चांगला आहे हे देखील आपल्याला माहित आहे मग आपला आब्जेक्टिव्ह काय आहे हे आपणास ठरवावे लागेल आणखी एक टेक्निक आहे ज्यामध्ये फेज असाईनमेंट नावाच्या गोष्टीबद्दल बोलले जाते ऍक्टिव्हिटी लो करण्यासाठी येथे आपण फंक्शनल ब्लॉक ओलांडून एक गेट मूव्ह करू शकता मी एक अगदी साधे उदाहरण देत आहे येथे आपल्याकडे गेट लेव्हल सर्किट आहे फक्त 2 गेट्स जे फंक्शन ए बार बी चे कॉम्पुटेशन करतात आपण पाहता इनपुट ए वर एक इन्व्हर्टर आहे आपण समजू या लाइन ए हा एक हाय ऍक्टिव्हिटी नोड आहे जिथे तेथे बरेच सिग्नल ऍक्टिव्हि आहेत पीए ची व्हॅल्यू जास्त आहे तर पीए जास्त असल्यामुळे या इनव्हर्टरच्या आउटपुटमध्ये पी चे हाय व्हॅल्यू देखील असेल कारण इनपुटमधील प्रत्येक ट्रान्सिशन साठी आउटपुट उजवीकडे एक ट्रान्सिशन असेल परंतु समजा मी या सर्किटचे टेक्नोलॉजी मॅपिंग अशा प्रकारे तयार करतो जेणेकरून मी या अँड गेटला नॉर गेटमध्ये बदलू शकेन आणि मी माझे इनपुट बीला बी वरून ब बारमध्ये बदलू शकेन म्हणजे माझे आउटपुट फंक्शन सेम राहील परंतु मी काय साध्य केले आहे की यापूर्वी तेथे दोन नोड्स होते जे हाय ऍक्टिव्हिटी होते परंतु आता तेथे एकच ऍक्टिव्हिटी आहे जी हाय ऍक्टिव्हिटी योग्य आहे तर नैसर्गिकरित्या पॉवर वापर लो होईल म्हणून आम्ही सर्किटच्या काही भागात गेट्स फिरविण्याचा प्रयत्न करतो ज्यात काही हाय ऍक्टिव्हिटी ची कल्पना केली जाते आणि आपण या ऍक्टिव्हिटीच्या फॅक्टर्स ची बेरीज पुन्हा लो करण्याचा प्रयत्न करा बुलियन अल्जेब्रा नियम फंक्शनल वेव्ह बदलण्यासाठी जसे की आपण येथे अँड गेटमध्ये एनओआर गेटमध्ये बदल केले आहे अगदी त्याचप्रमाणे ठीक आहे मल्टिप्लेसर म्हणू यासारखे आणखी एक उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे 2 टू 1 मल्टिप्लेसर आहे जिथे 2 आणि 2 A आणि B A इन्व्हर्टेड आहेत आणि चुकून समजा समजा एक हाय ऍक्टिव्हिटी नोड आहे तर या न नॉट गेटचे आउटपुट देखील हाय ऍक्टिव्हिटी असेल तर मी काय करतो ते मी सर्किट्समध्ये बदल करतो तर मी येथून इनव्हर्टर काढतो आणि मी बी लाइन वर इन्व्हर्टर लावले आणि आऊटपुट वर मी एक इन्व्हर्टर लावले तर फुन्कशनली तेने माझे मल्टिप्लेसर एकसारखेच आहे कारण तेथे दोन इन्व्हर्जन्स असतील परंतु 2 हाय अॅक्टिव्हिटी नोड्सऐवजी मी काय साध्य केले आहे आता माझ्याकडे एकच हाय ऍक्टिव्हिटी नोड आहे कारण जे काही होते ते आउटपुट ते बदलत नाही तर ही काही सोपी उदाहरणे आहेत जी दर्शविते की आपण आपल्या सर्किट नेटलिस्टमध्ये काही बदल करू शकता आणि काही फुन्कशनल ब्लॉक्स आपण सुधारित करू शकता जेणेकरून सिग्नल ऍक्टिव्हिटी लो होतील बरोबर चला आणखी काही टेक्निक्स पाहू पिन स्वॅपिंग असे एक टेक्निक आहे आपण पाहता ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आम्ही आतापर्यंत या गोष्टीचा विचार करत नाही आहोत असे काही आहे मल्टि इनपुट गेट घ्या समजा माझ्याकडे 4 इनपुट नन्ड गेट आहे सामान्यत जेव्हा आपल्याकडे मल्टी इनपुट गेट असेल तेव्हा आम्ही एबीसीडीला अशा प्रकारे जोडतो समजा आपल्याकडे आणखी एक सेम गेट आहे परंतु आम्ही एडीसीबी सारख्या गेट्सला जोडतो आता नन्ड फंक्शन बदल घडवून आणणारे आहे जेथे आपण सहजपणे म्हणू शकता की हे दोन इक्व्हलेन्ट आहेत हे दोन्ही अर्थातच इक्व्हलेन्ट आहेत परंतु आपणास असा विचार करण्याची प्रवृत्ती देखील ठेऊ शकतो की कार्यक्षमतेने ते इक्व्हलेन्ट आहेत पॉवर डिसपॅशन होणे देखील इक्व्हलेन्ट असले पाहिजेत कारण जर त्यापैकी एखाद्यामध्ये सिग्नल ऍक्टिव्हिटी असेल तर इतरात सिग्नल ऍक्टिव्हिटी देखील असतील आणि त्याउलट देखील परंतु प्रत्यक्षात सीएमओएस मध्ये असे नेहमीच घडत नाही हे इंटरेस्टिंग आहे तर येथे आपण जे म्हणतो ते आहे की पॉवर डिसेप्शन संदर्भात गेट इनपुटच्या स्विचिंग ऍक्टिव्हिटीचा प्रभाव इनपुटच्या संबंधित स्थितीवर अवलंबून असतो तर आता आमच्याकडे आणखी एक डिझाइन फ्लेक्सिबिलिटी किंवा पॅरामीटर आहे आम्ही इनपुटमध्ये हाय ऍक्टिव्हिटी नोड्स ठेवू शकतो ज्याचा पॉवर डिसेप्शन होण्यावर लो परिणाम होतो तर आम्ही येथे उदाहरणाच्या मदतीने हे स्पष्ट करीत आहोत आम्ही एक 4 इनपुट नन्ड फंक्शन घेऊ म्हणून आम्ही कनेक्ट केलेले इनपुट खालीलप्रमाणे आहेत डी सी बी ए आणि या स्लाइडचा अर्थ रेड म्हणजे जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी या लाइट शेड चा अर्थ लो ऍक्टिव्हिटी आहे ज्याचा अर्थ डी साठी अल्फा व्हॅल्यू सर्वात लो आहे a साठी अल्फा व्हॅल्यू सर्वात लो आहे आता येथे ऑबसेर्व्हशन खालीलप्रमाणे आहे आपण येथे पहा आम्ही फक्त लोड कॅपेसिटन्स दर्शविला आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे या प्रत्येक इंटरमीडिएट नोड्समध्ये एक कपॅसिटीन्स असेल तर जर हे नोड डी जलद स्विच करते तर हे रेड आहे तर येथे काही गळती चालू झाल्यामुळे किंवा जेव्हा हे चालू असेल तेव्हा हे कॅपेसिटन्स चार्जिंग डिस्चार्जिंग देखील बर्यापैकी हाय होईल कारण काही काळासाठी येथून मार्गक्रमण केला जाईल त्याचप्रमाणे सी देखील बर्याच वेळा बदलत असतो तेव्हा अशीही वेळ येईल जेव्हा डी आणि सी दोन्ही आयोजित केले जातील आणि हे कॅपॅसिटन्स चार्ज व डिस्चार्ज देखील होईल परंतु जर आम्ही त्यास दुसर्या बाजूने ठेवले आपण लिस्ट ऍक्टिव्ह इनपुट वर ठेऊ तर हे ट्रान्झिस्टर बहुतेक नॉन कॅडक्टींग असेल तर सर्वात लो ट्रान्झिस्टर जरी खूपच जोरात बदलत असेल तर सध्याचा स्विचिंग आणि चार्जिंग डिस्चार्जिंग प्रभाव सर्वात लो असेल कारण हे या ट्रॅकच्या अगदी खाली आहे खाली या स्टॅकच्या अगदी खाली आहे तर आपण ऍडॉप्ट करू शकता हे एक डिझाइन फिलॉसॉफी आहे जेथे इनपुटची सिग्नल ऍक्टिव्हिटी पहात असताना आपण सर्वात लो ऍक्टिव्हिटी नोडला सर्वात लो इनपुटवर ढकलू शकता जसे की डी सी बी ए ऐवजी ए बी सि डी एक चांगले इनपुट असाइनमेंट असेल तरआता आपण या लेक्चरच्या शेवटी आलो आहे आता पुढच्या लेक्चरमध्ये आम्ही गेट्सच्या लेव्हलवर आणखी काही टेक्निक्स शोधत आहोत ज्याद्वारे आपण सर्किटमधील पॉवर वापरावर नियंत्रण ठेवू किंवा लो करू शकता